तर थोडक्यात आपण यापूर्वी विभाजन प्लेसमेंट फ्लोरप्लानिंग रूटिंग इत्यादी विविध फिसिकल डिझाइन स्वयंचलित चरणांवर पाहिले आहे नंतर आम्ही परफॉर्मन्स ड्रिव्हन काही बाबींकडे पाहिले आम्ही परफॉर्मन्स ड्रिव्हन प्लेसमेंट आणि मार्ग आणि फिसिकल सिन्थेसिसाची काही तंत्रे पाहिली आम्ही काही टाईम दुरुस्त्या कशी करू शकतो तर आता या परफॉर्मन्स आधारित समस्या महत्त्वाच्या आहेत अशा प्रकारच्या उच्च परफॉर्मन्सच्या डिझाइनसाठी एकंदरीत चित्र पाहण्याचा प्रयत्न करू या जेणेकरून आमचे तथाकथित परफॉर्मन्स ड्रिव्हन डिझाइन फ्लो काय असावे तर आम्ही या व्याख्यानमालेतील एकूण चित्र पाहतो तर आधुनिक VLSI सर्किट्समध्ये कमी अधिक प्रमाणात वापरल्या जाणार्या तथाकथित परफॉरमेंस ड्रिव्हन फिजिकल डिझाइन फ्लोवर एक झटकन पाहू या तर आम्ही येथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत ते म्हणजे आपण ज्या तंत्रांवर पाहिले आहे आपण त्यास सतत डिझाइन फ्लोत एकत्रित करण्याचा प्रयत्न करूया आता आपण येथे पाहूया की स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिस काही गोष्टी आहेत ज्या आपण एक पाऊल मानत नाही आम्ही याला एक साधन मानतो आणि प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यात हे साधन बर्याच टाईम वापरले जाऊ शकते तसेच बफरिंग हे एक सामान्य तंत्र आहे जे बर्याच टाईम करावे लागेल बफरिंगची प्रारंभिक पातळी असू शकते 1 चक्रानंतर कदाचित आम्हाला असे वाटते की काही टाईम पूर्ण होत नाही आपल्याला आणखी काही करावे लागेल बफरिंग तर काही पुनरावृत्ती चरण आहेत ज्या करणे आवश्यक आहे बरीच पुनरावृत्ती होणारी पायऱ्या आहेत आणि अगदी शेवटी तुम्हाला आढळेल की अजूनही काही गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत तुम्हाला तेथे आणखी काही दुरुस्त्या कराव्या लागतील चला तर पुन्हा एकदा ठराविक फिजिकल डिझाइन फ्लोवर पुन्हा चर्चा करू आता ठराविक फिजिकल डिझाइनचा फ्लो चिप प्लॅनिंग नावाच्या एखाद्या गोष्टीपासून सुरू होतो तसेच आम्ही हा शब्द पूर्वी वापरला नाही आम्ही त्याला चिपप्लानिंग प्लेसमेंट असे म्हटले परंतु चिप प्लॅनिंगमध्ये आम्ही 3 वेगळ्या गोष्टी समाविष्ट करतो मी फक्त हायलाइट करण्याचा प्रयत्न करू तर चिप प्लॅनिंगमध्ये आपण चिप प्लॅनिंग नावाच्या कशाबद्दल बोलत आहोत जो सामान्यपणे वापरला जाणारा फ्रॅज आहे प्रथम एक चरण म्हणजे I O प्लेसमेंट तर या चिपसाठी IO प्लेसमेंट म्हणजे आम्हाला IO पिन ठेवावे लागतील किंवा कोणता पिन कोणता सिग्नल घेऊन जावा हे असे I O प्लेसमेंट आहे मग आपल्याकडे निश्चितच मजल्यावरील नियोजन असू शकते मी म्हणालो की आज बहुतेक सर्किट्स स्टॅंडर्ड सेल फ्लोरप्लानिंग आणि प्लेसमेंटवर आधारित असतात जे त्या बाबतीत एकसारखे असतात तर फ्लोर प्लानिंग मध्ये आम्ही सांगत आहोत की संपूर्ण स्टँडर्ड सेलला कोणत्या ओळीत ठेवावे लागेल आणि आणखी एक गोष्ट आहे जी एकत्रितपणे पॉवर प्लॅनिंग बनविली जाते कारण आता आपल्याकडे स्टॅंडर्ड सेल आधीच अस्तित्त्वात आल्या आहेत हे आम्हाला माहित आहे आम्हाला आवश्यक असलेली पावर जोडणी कुठे आहेत VDD आणि ग्राउंड VDD आणि येथे असे ग्राउंड म्हणून आपण जे काही कार्य करता त्याद्वारे पावर पुरवठा आणि ग्राउंड लाईन्स पुरवण्यासाठी आम्ही कोणतीही तांत्रिक वापरली तर आपण एकूणच योजना आखली तर या प्रकारचे पॉवर प्लानिंग नेटवर्क आपण देखील करता तर या संपूर्ण प्रक्रियेस कधीकधी चिप योजना म्हणून संबोधले जाते ती एकंदरीत चिप ती कशी दिसते पिन कुठे आहेत या पिन काय असतील या सेल आहेत कोणत्या सेल कोणत्या रोववर ठेवल्या जातील आणि पॉवर नेटवर्क त्या दिशेने कसे दिसेल आपल्याला वेगवेगळ्या रोव आणि सेलंना सामर्थ्य प्रदान करते ठीक आहे तर येथे एक अशी काही गोष्ट आहे जी चाचणी सिन्थेसिस जी तुम्हाला मिळाली ती आरंभिक गोष्ट आहे हे फ्लोरप्लानिंग टूल प्रदान करते जेणेकरून आवश्यक असलेल्या एकूण क्षेत्राचा अंदाज तुम्ही पाहू शकता आणि या अंदाजानुसार आपल्याकडे बफरसाठी तरतूद असावी म्हणून मार्ग करण्यासाठी अतिरिक्त जागा आणि गेट साइझिंग काही गेट्स मोठे करावे लागू शकतात तर या गोष्टींसाठी आपल्याला काही अतिरिक्त जागा योग्य ठेवाव्या लागतील तर यापूर्वी आम्ही या सर्व गोष्टींबद्दल बोललो नाही परंतु आता आम्ही असे म्हणत आहोत की या सर्व गोष्टींसाठी आपल्याला तरतुदी ठेवण्याची आवश्यकता आहे जे डिझाइनच्या फ्लोच्या नंतरच्या टप्प्यात जोडण्याची आवश्यकता आहे मग तार्किक सिन्थेसिस आणि तंत्रज्ञानाचे मॅपिंग अर्थातच यापूर्वी देखील केले जाऊ शकते यामुळे गेट लेव्हल सेल लेव्हल नेटलिस्ट तयार होते चांगले जेव्हा आपण फ्लोरप्लानिंग करता तेव्हा काही टाईम हे एकत्र केले जाते किंवा हे आधी देखील केले जाऊ शकते म्हणून आपण सेल ठेवल्यानंतर आपण ग्लोबल प्लेसमेंट्स करू शकता आता ग्लोबल प्लेसमेंट जे काही मी म्हणालो आहे की आपण ब्लॉक किंवा सेल्स ला स्टॅंडर्ड सेलच्या रोवमध्ये ठेवता आता पुन्हा मी म्हटलं आहे की एक VLSI डिझाइन फ्लोत आपण एकाच टाईम हे करू शकत नाही ही पुनरावृत्तीची पायरी आहे तर आपण प्लेसमेंट करा आपणास असे आढळेल की काहीतरी योग्यरित्या कार्य करत नाही आहे कोठेतरी कंजेशन होत आहे काही ठिकाणी खूप डिलेज होत आहे आपल्याला प्लेसमेंट सतत बदलावे लागेल तर मी येथे काय म्हणतो आहे की ही ग्लोबल प्लेसमेंट्सची प्रक्रिया आहे हे सामान्यत स्थानांना ऑब्जेक्ट्स म्हणून नियुक्त करते जिथे मी स्लाइड दर्शवित आहे म्हणून येथे आम्ही क्लस्टरिंग माहिती पाहतो आपण चिप्स वर अनैतिकरित्या सेल पसरविण्याचा प्रयत्न करीत आहात जे मी म्हणतोय ते असे आहे की सुरुवातीला तुमची चिप योजना यासारखी दिसते जेथे या डार्क रेजियॉन्सचा अर्थ असा आहे की तिथे बरेच क्लस्टरिंग आहे आणि येथे कंजेशन ग्लोबल अनेक सेल असे म्हणतात की ते मॅपिंग करतील नकाशा येथे तर पुढे जा हा प्रदेश हळूहळू पसरत जाईल तो संपूर्ण चिपमध्ये पसरला आहे आणि बर्याच शेवटी आपल्याला असे काहीतरी मिळेल तर आपले संपूर्ण स्थान चिपच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये पसरले पाहिजे असे काहीतरी आहे तर अगदी अगदी साधारणपणे मी सांगत आहे नंतर ग्लोबल प्लेसमेंट्स नियोजन पूर्ण झाल्यानंतर आपल्या फ्लिप फ्लॉप्स कोठे आहेत हे आपल्याला ठाऊक होण्यापूर्वी आपण क्लॉक नेटवर्कचे सिन्थेसिस करू शकत नाही तर एकदा आपण ग्लोबल प्लेसमेंट केले की आपल्याला माहित आहे की आपल्या नोंदी कोठे आहेत आपले फ्लिप पॉप कुठे आहेत अनुक्रमिक घटक तर त्या माहितीसह आपण क्लॉक नेटवर्कचे सिन्थेसिस पुढे जाऊ शकता म्हणूनच हे क्लॉक नेटवर्क आपण आधी पाहिले आहे हे आपणास माहित आहे हे एकतर साधे क्लॉक ट्री असू शकते हे H ट्री सारखे किंवा MMM सारखे किंवा त्यासारखे काहीतरी आहे किंवा आपल्याकडे उच्च पातळीवर ट्रीचे अधिक लवचिक नेटवर्क असू शकते आणि खालच्या स्तरावर एक अतिशय नियमित नेट असू शकते सामान्यत आमच्याकडे प्रोसेसर असतात आमच्याकडे या प्रकारचे हायब्रीड असतात कारण प्रोसेसर चिपमध्ये असे बरेच पॉईंट्स असतात जेथे आपल्याला क्लॉकाचे सिग्नल वाहून नेणे आवश्यक असते क्लॉकाच्या सिग्नलसाठी लक्ष्य किंवा सिंक पॉइंट्स मोठ्या संख्येने असतात तर आपल्याकडे सामान्यत खालच्या पातळीवर नेट असते आणि वरच्या स्तरावर नियमित ट्री असतो आणि नंतर H ट्री सामान्यत चांगले असते तर हे फक्त एक नमुना स्लाइड आहे ज्यात एका छोट्या प्रोसेसर डिझाइनमध्ये बफर क्लॉक ट्री दर्शविली जाते जिथे हे आयताकृती बफर घातलेल्या ठिकाणी दर्शवितात आणि ओळी जोडणी दर्शवितात आणि x ज्या ठिकाणी क्लॉक व्यवस्थित घेतले गेले आहे त्या ठिकाणांना सूचित करते प्लेसमेंट पूर्ण झाल्यावर तर या सेलंची स्थाने चांगली आहेत ती एका ग्रीडशी अलिगनेड झाली आणि या अलिगनेड नंतर आपण पाहू शकता प्लेसमेंट दरम्यान सामान्यत आमच्याकडे ग्रीड संकल्पना नसते आपण अक्षरशः कोठेही सेल ठेवू शकता परंतु जेव्हा आपण राउटिंग करता तेव्हा आपल्याकडे बर्याचदा काही रोव आणि कॉलम संकल्पना ट्रॅक आणि काही कॉलम असतात तर तेथे आपल्याला ग्रीडमध्ये सर्वकाही अलिगनेड करावे लागेल म्हणून प्लेसमेंटची ही प्रारंभिक पातळी संपल्यानंतर आपल्याला एक समान ग्रीडवर स्थाने ग्रीड करण्यासाठी या ब्लॉक्स किंवा सेलंचे हे अलिगनेड करावे लागेल आणि हे केल्यावर जेणेकरून आपण ग्लोबल रूटिंग आणि लेयर असाइनमेंटसाठी पुढे जाऊ शकता जिथे प्रत्येक रूटसाठी लेयर असाईनमेंट म्हणतो कुठला लेयर हे थर सामान्यत मेटल लेयर असतात ज्याचा अर्थ या नेट जोडण्यासाठी कोणत्या मेटलचा थर वापरला जाईल आता ग्लोबल राउटर सामान्यत एका लीयरवरील मार्ग पूर्ण करतो जसे आपण लीLee's चे अल्गोरिदम म्हणतो ते लीचे अल्गोरिदम किंवा हॅडलॉकचे अल्गोरिथ्म करतील ते एकाच थरातील एकल मेटलच्या थराचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतील आता येथे जेव्हा आपण रूटिंग करता तेव्हा आपणास वायरिंग कॉन्जेन्शन्स नावाची एखादी वस्तू मिळेल तिथे चिपमध्ये तुम्हाला असे बरेचसे भाग सापडतील जिथे वायरिंगची कॉन्जेन्शन्स खराब आहे तर तुम्हाला पुन्हा इट्रेशन करावे लागेल म्हणून आपण कॉन्जेन्शन्समुळे चालविलेल्या तपशीलवार प्लेसमेंटसारखे काहीतरी करता आता आपण या माहितीच्या आधारे आपली नियुक्ती पुन्हा सुधारित करा जसे की मी फक्त एक उदाहरण दर्शवित आहे हे आपल्याला दर्शवते म्हणजे चिपच्या क्षेत्रावर ही पीक्स कॉन्जेन्शन्सची पातळी दर्शवितात तेथे एक भाग आहे जिथे खूप कॉन्जेन्शन्स असते आता पुनरावृत्तीच्या सहाय्याने आपण कॉन्जेन्शन्स कमी करण्याचा कॉन्जेन्शन्स कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी तुम्हाला दिसेल की जवळजवळ कोणत्याही प्रकारची कॉन्जेन्शन्स नसते कॉन्जेन्शन्स म्हणजे मी रूटिंगच्या संदर्भात कॉन्जेन्शन्सचा संदर्भ घेतो म्हणूनच कॉन्जेन्शन्स असल्यास मार्ग शोधण्याच्या प्रक्रियेदरम्यान आपल्याला आढळेल की आपण मार्ग पूर्ण करण्यास सक्षम नाही तर अशी परिस्थिती येऊ नये तर तुम्ही असे काहीतरी केले पाहिजे ज्याचा मी नुकताच उल्लेख केला आहे तर आपण पुन्हा प्लेसमेंट सुधारित करा की कॉन्जेन्शन्सचे मूल्य लक्षणीय प्रमाणात सुधारले जाईल तर त्यानंतर आपण सविस्तर राउटिंग करण्यासाठी पुढे जा आणि ग्लोबल राउटिंग आपल्याला अंदाजे मार्ग देते आता तपशीलवार रूटिंग या मार्गांसाठी अचूक हॉरीझॉन्टल आणि व्हर्टिकल मेटल स्तर नियुक्त करेल आता या मार्गांसारखे अतिरिक्त पर्यायी पाऊल आहे जे तारा तयार करतात तर आपल्याला दुसर्या पुनरावृत्ती मधून जावे लागेल ज्यात रेलिएबिलिटी मॅनुफॅचतुराबीलीटी आणि इलेक्ट्रिकल पडताळणीचा समावेश असेल जसे मी सांगू इच्छितो की रेलिएबिलिटी म्हणजेच आपण चॅनेल मार्ग बदलण्याची प्रक्रिया पाहिली आहे आडवे ट्रॅक उभ्या ट्रॅक आणि काही वायर कनेक्शन आहेत जे स्तरांवर बिंदू जोडतात तर आपल्याकडे दोन थर किंवा मल्टी लेयर चॅनेल मार्ग असू शकतात आता वायर कनेक्शन आपल्यास अविश्वसनीयतेचे काही स्रोत सांगू शकते आपण म्हणू शकता कारण आपण शेवटी एक छिद्र पाडत आहात आणि दोन थर ओलांडून कनेक्शन बनवित आहात तर वायर कनेक्शनची संख्या जितकी जास्त असेल तितकी चिप अपयशी होण्याची शक्यता जास्त असते कारण काही मिस कनेक्शन सैल कनेक्शन किंवा त्या चुकीच्या कनेक्शनसारखे काहीतरी आहे तर कनेक्शनमधील वाक्यांची संख्या कमी करणे हा एक उद्देश असू शकतो जो वायर कनेक्शनची संख्या दर्शवू शकतो तर बर्याच टाईमा त्याच थरचा अर्थ जेव्हा तीक्ष्ण बेन्डस वापरण्याऐवजी मार्ग काढला जातो तेव्हा आपण 45 डिग्रीच्या वाक्यासारखे काहीतरी वापरता कारण तीक्ष्ण बेन्डस अशी ठिकाणे आहेत जिथे मेटलची मोडतोड होण्याची शक्यता आहे आणि योग्य तो डिस्कनेक्शन बनविला आहे हे असे काहीतरी आहे ज्याला रेलिएबिलिटी आणि मॅनुफॅचतुराबीलीटी म्हणतात सर्वकाही पूर्ण झाल्यानंतर याकडे लक्ष द्यावे लागेल आणि इलेक्ट्रिकल पडताळणीचा अर्थ असा आहे की आपण तारा घातल्यानंतर वायरची लेंग्थस आपल्याला दिसते की वेगळे करणे पुरेसे आहे की नाही वायरची विड्थ पुरेसे आहे असे काही डिझाइन नियम आहेत ज्यांचे आपण म्हणू शकता तर ते सर्व डिझाइन नियम डिझाइन नियम तपासकांद्वारे सत्यापित केले गेले आहेत जे आपल्याला हे सांगू शकतात की येथे ज्या ठिकाणी मला काही उल्लंघन वाटले त्या ठिकाणी कृपया या गोष्टी दुरुस्त करा अशा परिस्थितीत आपल्याला परत जावे लागेल आणि तेथे काही दुरुस्त्या कराव्या लागतील नियमांचे उल्लंघन ठीक आहे तर सर्वकाही पूर्ण झाल्यानंतर आपण मास्क निर्मितीसाठी पुढे जाल जेथे म्हणून प्रत्येक सर्किट घटक आणि इंटरकनेक्शन आयताकृती दर्शवितात विविध स्तरांच्या आसपासचे आयताकृती पॉलिसिलिकॉन प्रसार मेटल मेटल 1 मेटल 2 मेटल 3 आणि असे फाईन तर फ्लो चार्टच्या रूपात एकूण फ्लो पाहू तर पहिल्या टप्प्यात आम्ही असे गृहीत धरले की आधीच चिप नियोजन केले आहे चिप नियोजन फिसिकल डिझाइनला इनपुट म्हणून दिले जाते लॉजिक डिझाइन देखील केले जाते तर आपण काही प्रकारचे ब्लॉक लेव्हल प्लेसमेंट करा तर आपण ब्लॉक स्तर किंवा उच्च स्तरावरील ग्लोबल प्लेसमेंट्स नियोजन आउटपुट म्हणून काही करत आहात तर आपण जे काही करत आहात चिप प्लॅनिंग याचा अर्थ असा की आपण आधीच IO प्लेसमेंट केले आहे आपण आधीच पॉवर प्लानिंग केले आहे आता आपण कार्यप्रदर्शन चालित चाचणी सिन्थेसिस आणि फ्लोरप्लानिंग करीत आहात आम्ही परफॉर्मन्स ड्रिव्हन डिझाइन फ्लोत हे एक नवीन पाऊल समाविष्ट करतो तर यात काय समाविष्ट आहे यामध्ये ब्लॉक शेपिंग आकार बदलणे आणि प्लेसमेंट समाविष्ट आहे आणि जसे मी म्हटल्याप्रमाणे आम्ही नेट नेट वजनावर अवलंबून असलेले वजन स्केल वॅल्यूज काही वजन देऊ शकतो मग आपण फक्त ग्लोबल नेट मार्गांचे विश्लेषण करू शकता आणि ज्यांच्यासाठी स्लॅक व्हॅल्यूज नकारात्मक असतात आपण काही बफरिंग वापरता आणि येथे या स्तरावर आपण काही टाईमेचे विश्लेषण वापरुन अंदाजे टाईम अनुमान करू शकता तर ती निघून गेल्यास पुढच्या टप्प्यावर जा त्यात अयशस्वी झाल्यास पुन्हा मागे जा आणि पुन्हा तुम्ही स्थान बदल करा म्हणून मी म्हणालो होतो की ही एक प्रक्रिया नाही ही एक सतत पुनरावृत्ती प्रक्रिया आहे अनेक पुनरावृत्ती केल्या जातात ही पहिली पायरी आहे त्यानंतर ब्लॉक स्तरावरील ग्लोबल प्लेसमेंट्स नियोजनापासून आपण फिसिकल सिन्थेसिसात जा मग तुम्ही काय करता आपण अर्थातच निव्वळ वजन वैकल्पिक निव्वळ वजन याद्वारे ग्लोबल प्लेसमेंटसह प्रारंभ करा नंतर आपण काही डिलेज अंदाज लावाल आपण या प्रकरणात बफर वापरू शकता नंतर आपण पुन्हा स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिस केले त्यात अयशस्वी झाल्यास परत परत जा आणि स्थान बदलू आता बफरचा वापर करून या डिलेज अंदाज त्यामुळे येथे तपशील येथे दर्शविला आहे तर आपण काय करता आपण काही फिसिकल किंवा वर्चुअल बफरिंग करता फिजिकल बफरिंग म्हणजे आपण काही बफर सादर करता किंवा व्हर्च्युअल बफरिंगचा अर्थ असा होतो की येथे आपल्याला बफरची आवश्यकता असू शकते परंतु आपण त्वरित परिचय देत नाही आपल्याला नंतर ओळख करून द्यावी लागेल तर फिसिकल बफरिंगसाठी आपण प्रत्यक्षात सर्किट बफर इन्व्हर्टर सादर करीत आहात तर येथे आपल्याला अडथळा वापरायचा आहे म्हणजे ग्लोबल नेटवर्क टोपोलॉजी टाळणे हा अडथळा आहे कारण आपण बफर घालत आहात आपल्याला त्यांना इनपुट आणि आउटपुट लाइनशी जोडावे लागेल तेथे सर्किट आणि अडथळे आधीच आहेत हे पहावे लागेल आपल्याकडे असे जाळे घालणे तर लेयर असाईनमेंट बफर इन्सर्टेशन या येथे महत्त्वाच्या टप्पे आहेत तर रूटिंग पूर्ण केल्या नंतर फिसिकल सिन्थेसिस नंतर येईल तर येथे टाईम दुरुस्त करणे ही एक पायरी आहे जेथे जेथे नकारात्मक स्लॅक येते तेथे आपण काही सुधारात्मक कृती करता आणि कदाचित मी आधीच कधीतरी आधीच नमूद केलेल्या पद्धती वापरुन आणि पुन्हा आपण स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिस वापरता जर काही उल्लंघन होत असेल तर आपण ही प्रक्रिया पुन्हा करा तर येथे टाईम सुधारणेत टाईम चालवलेल्या पुनर्रचनाचा समावेश असू शकतो गेट साइजिंग आणि पुनर्रचनांचा उपयोग बुलियन पुनर्रचनामध्ये केला जाऊ शकतो आणि पिन स्वॅपिंग रीडिझाइन फॅनिन ट्री फॅनआउट ट्री ज्या आपण आताच्या शेवटच्या व्याख्यानात पाहिल्या आहेत तर आपण या सर्व गोष्टी करता जेणेकरून टाईमेवर जे काही होते ते तयार केले गेले फिसिकल सिन्थेसिस केले गेले तर आता ही शेवटची पायरी आहे तर आपण अनुक्रमिक घटकांची स्थाने अंतिम कराल आता आपण क्लॉकाच्या नेटवर्कचे अंतिमकरण तयार झाल्यावर त्याचा सिन्थेसिस करा म्हणून क्लॉक नेटवर्क नंतर सिन्थेसिस केल्यावर आपण हे पुन्हा एकदा ग्लोबल रूटिंग लेयर असाइनमेंट पुन्हा करता तेव्हा आपण टाईमेचे संचालन कॉन्जेन्शन्स चालविणारे तपशीलवार प्लेसमेंट जसे की आपण येथे टाईमेची तपासणी करता स्टॅटिक टाईमिंग आण्यालायसिस तपासता जर हे पुन्हा अयशस्वी झाले तर आपण परत जा पुन्हा आपण त्यास सुधारित करा परंतु जर टाईम आण्यालायसिस पूर्ण झाले तर आपण टाईमेवर चालणार्या मार्गानुसार पुढे जा तर या मार्ग दरम्यान आपल्याला पुन्हा बफर घालावे लागतील आपल्याकडे येथे काही टाईम दुरुस्ती यंत्रणा असू शकते म्हणून एकदा सर्वकाही पूर्ण झाल्यानंतर आपण तपशीलवार रूटिंग नंतर आपण काही पॅरासिटिक माहिती काढू शकता सिम्युलेशनच्या काही अतिरिक्त चरण आणि शेवटी आपण साइन आउट करण्यास पुढे जाऊ शकता आपण येथे काय करता यावर साइन इन करा मी जसे सांगितले तसे मॅनुफॅचतुराबीलीटी विद्युत गुणधर्म रेलिएबिलिटी पडताळणीची तपासणी करा तर सर्व काही पास होते तर केवळ आपण बनावटीसाठी मास्क तयार करण्यास पुढे जाऊ परंतु जर ते अयशस्वी झाले तर आपण ECO प्लेसमेंट आणि मार्ग नावाच्या एका पायरीवर जा ECO म्हणजे अभियांत्रिकी बदल ऑर्डर तर याचा अर्थ असा होतो की शेवटच्या मिनिटात होणाऱ्या बदलांचा अर्थ असा होतो की आपण एका चरणात आहात जे अंतिम बनावटीच्या फक्त एक पाऊल आहे तर या टप्प्यावर आपल्याला असे दिसून येते की मॅनुफॅचतुराबीलीटी संदर्भात रेलिएबिलिटीत काही समस्या आहे मला काही लहान दुरुस्त करू द्या आपण लहान दुरुस्त्या करुन परत जाल टाईम निघून गेल्यास पुन्हा विश्लेषण चालवा जर ते पास झाले तर जर ते पुन्हा अयशस्वी झाले तर काही छोटे बदल करा तर या चरणात आम्ही केलेल्या गोष्टी काय आहेत डिझाईन नियम एक गोष्ट तपासत आहे मी आत्ताच उल्लेख केला आहे लेआउट विरूद्ध योजनाबद्ध तर सुरुवातीला आपल्याकडे एक लेआउट होता आपल्याकडे हे योजनाबद्ध आकृती होती आपण ते जुळत आहात की नाही याची तुलना करू शकता अँटेना प्रभाव विद्युत नियम तपासणी यासारखे काही विद्युत् प्रभाव आहेत आपल्याला या सर्व गोष्टी या टप्प्यावर देखील करावे लागतील आणि तेथे काही चांगले परिभाषित टेम्पलेट्स आहेत ज्या वापरून ही तपासणी केली जाऊ शकते कारण आपण समजून घेत असलेली एक गोष्ट शेवटी आपला लेआउट ही एक विशाल गोष्ट आहे कोट्यावधी आणि कोट्यावधी आयताकृती आहेत आपल्याला या संपूर्ण आयतावर हे चेक करावे लागेल जोपर्यंत ही व्यवहार्य आणि साधी प्रक्रिया होत नाही तोपर्यंत आपण खरोखर ते करू शकत नाही तर हे आपण हे करू शकता तर मला असे वाटते की या लेखाच्या शेवटी आपण आलो आहोत पुढच्या व्याख्यानात आपल्याला काही अतिरिक्त टाईम दुरुस्त करण्याच्या पद्धती दिसतील आणि आपण बफर आणि ड्रायव्हर्स ड्रायव्हर्स बफरचे डिझाइन इन्सर्ट करण्याकडे दुर्लक्ष करू इत्यादी म्हणून आम्ही फक्त त्या आता त्यासंदर्भात जे काही सांगत आहोत त्याशी संबंधित होण्यासाठी ती माहिती वापरु शकतात